आतापर्यंत आपण दृश्य स्मृतीची चर्चा केली चला तर आता आपण जाणीव स्मृतीच्या दुसऱ्या प्रकाराची चर्चा करू तो प्रकार म्हणजे श्रवण स्मृती होय आपण चर्चा केली की दृश्य स्मृती मध्ये तुलनेने जास्त माहिती स्मृतीत ठेवली जाऊ शकते परंतु यासाठी तुलनेने कमी कालावधीचा विचार केला आहे श्रवण स्मृतीच्या बाबतीत माहिती साठविण्याचा कालावधी 4 ते 5 सेकंद असतो ठीक आहे यापुढेही अजून जास्त काळ म्हणजेच सुमारे 250 मिलीसेकंद किंवा त्यापेक्षा जास्त काळ आठवणीत ठेवू शकतो आता पुन्हा आपण मागच्या व्याख्यानात जी चर्चा केली ती आठवून पहा हीच पद्धती आपण संवेदनांची संकल्पना अभ्यासताना उपयोगात आणली होती आपण असे म्हटले होते की कान विशेषतः कानातील अंतर्गत भाग ज्या ठिकाणी ओलसरपणा असतो तेथे नसांचा शेवटही असतो त्यामुळे परावर्तन तयार होत असल्यामुळे याठिकाणी आवाज पोहोचण्यासाठी किंचित जास्त वेळ लागतो म्हणजेच या ठिकाणी माहिती पोहोचण्यासाठी आणि त्याची जाणीव होण्यासाठी थोडा वेळ लागतो ठीक कारण सुरुवातीच्या डोळ्यांच्या बाबतीतील अभ्यासावरून असे दिसते की डोळ्यांच्या माध्यमातून माहिती मिळणे आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे काम डोळ्याच्या अंतर्गत भागात खोलवर केले जाते मुख्यता माहिती साठविण्याचे काम या भागात होते याच पद्धतीने श्रवण स्मृतीच्या बाबतीत कोक्लियर मध्ये तयार होणारे परावर्तन थांबवले जाते माहितीची साठवणूक आणि त्यावरील प्रक्रिया कानाच्या आतल्या भागात होते आणि आपल्याला बाहेरच्या जगातून आलेल्या आवाजाची जाणीव होते याठिकाणी माहितीची साठवणूक किंवा विचार डोळ्यांच्या तुलनेने कमी होतात परंतु वेळेच्या बाबतीत दृश्य किंवा ध्वनी माहिती मध्ये तुलनात्मक विशेष फरक नसतो कारण दोन्हींसाठी ही खूप वेगळा वेळ लागत नाही दृश्य स्मृतीसाठी 1 ते 2 सेकंद आणि ध्वनि स्मृतीसाठी जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंद एवढाच वेळ लागतो जर तुमची सारख्याच तीव्रतेची उत्तेजना असले जी कानापर्यंत येते तर कानापर्यंत आलेले शब्द ऐकणे आणि त्यावर प्रक्रिया करून साठविणे ही तेवढेच सोपे असते परंतु तेथे मास्किंग देखील असते परंतु या ठिकाणीही निश्चितच तीव्रता आणि रचनेतील मास्किंग भेद परिणामकारक ठरू शकतो त्याचप्रमाणे ध्वनि स्मृतीच्या बाबतीत मास्किंगचा आवाज तयार होतो आणि तो माहितीचे आकलन होण्यामध्ये अडथळा ठरू शकते कारण ते तुम्हाला ऐकू देणार नाही जे प्रत्यक्षात बोलले गेलेले आहे आणि ते पाच सेकंदापेक्षा जास्त राहू हि शकत नाही ध्वनी आणि दृश्य स्मृतीवर चर्चा केल्यानंतर आता दोन दृश्य स्मृतीदरम्यान फक्त एक ते दोन सेकंद कालावधीची तुलना करूया ध्वनी स्मृतीच्या कालावधीच्या संदर्भात चार ते पाच सेकंद ठीक आहे म्हणूनच ध्वनी स्मृतीचे आयुष्य दृश्य स्मुतीच्या तुलनेत थोडे अधिक जास्त आहे परंतु दृश्याच्या बाबतीत एक फायदा म्हणजे ते जास्त प्रमाणात माहिती साठवून ठेवू शकते म्हणून जवळजवळ कुठेतरी 11 ते 16 दरम्यान आयकॉनिक रिटेंशन लक्ष प्रतिध्वनी धारणा दृष्टीने आयोजित केले जाऊ शकते ज्या क्षणी आपल्याला माहित असेल की समान मास्किंगचे दोन आवाज होतील आता आपण जाणीव स्मृती बद्दल बोललो तर आता आपण स्मृतीच्या इतर प्रकारांकडे जाऊया म्हणजे अल्पकालीन साठवणुक किंवा अल्पकालीन साठवणुक अल्पकालीन स्मृती आता अल्पकालीन स्मृती दृष्टीने जाणीव स्मृतीच्या तुलनेत अल्पकालीनला खुप अधिक आयुष्य आहे दृश्य फक्त 1 ते 2 सेकंद आणि ध्वनी फक्त 4 ते 5 सेकंद कालावधी आहे परंतु अल्पावधीत माहिती 30 सेकंदांपर्यंत स्मृतीत संग्रहित करू शकते आता 20 ते 30 सेकंद हा अल्पकालीन स्मृतीत माहिती साठविण्यास लवचिक कालावधी असू शकतो याचा अर्थ सेकंदानंतर अल्पकालीन स्मृतीमध्ये आलेली माहिती दीर्घ कालावधीसाठी साठवून ठेवली जाऊ शकते किंवा ती बदलली जाऊ शकते ही माहिती येणाऱ्या नवीन माहितीने पूर्णतः बदलली जाऊ शकते आपण हे स्मृतीभ्रंशच्या सर्वसमावेशक प्रतिमानामध्ये बघितले होते की तीनही माध्यमांतून मिळालेली माहिती नष्ट होऊ शकते म्हणजेच जाणीव स्मृती अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृति यामध्ये माहिती नष्ट होत नाही परंतु अल्पकालीन स्मृतीतून माहिती एक तर दीर्घकालीन स्मृतीत जाते किंवा ही माहिती नवीन येणाऱ्या माहितीमुळे नष्ट होते अल्पकालीन स्मृती बाबत जे मनोरंजक आहे ते म्हणजे माहिती होय अल्पकालीन स्मृतीत आलेल्या माहितीचे सांकेतीकरण केले जाते भाषण आवाज चलचित्र शब्द यांना विशिष्ट कोड देऊन ते अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवले जातात कारण त्या अर्थपूर्ण बाबी असतात भाषणाला अर्थ असतो आवाजाला ही अर्थ असू शकतो चलचित्र विशिष्ट भागाचे स्पष्टीकरण देऊ शकते आणि शब्दही काहीतरी अर्थ स्पष्ट करतात यामुळे शब्द काहीतरी अर्थ व्यतीत करत असतात ज्यामुळे माहिती तयार होते आणि ती अल्पकालीन स्मृतीत येते ती नैसर्गिकरित्या अर्थपुर्ण असते याबरोबरच काही अर्थ असलेले शब्दअर्थपुर्ण चिन्हे अर्थपुर्ण आवाज यावरही प्रक्रिया केली जाते परंतु त्यातून कोणताही अर्थ प्रतीत होत नाही हे शब्द पूर्णतः अर्थहीन असतात ज्या क्षणापासून तुम्ही कानावर पडलेल्या शब्दांचा अर्थ शोधू लागतात तेव्हापासूनच हे अर्थहीन शब्द कोणतेही तथ्य स्पष्ट करत नाही तुम्हाला क्रेक आणि लोकार्ट यांचे प्रतिमान आठवते का जे आकलन पातळीचे विश्लेषण करते रचनात्मक विश्लेषण पातळी शब्दार्थ विश्लेषण पातळी आणि ज्ञानेंद्रिय विश्लेषण पातळी यांचा स्मृतीवर परिणाम होतो अशा प्रकारे जर आपण अर्थपूर्ण शब्द ऐकले तर त्या माहितीचे विश्लेषण करू शकतो म्हणजे अर्थपूर्ण बाबी किंवा शब्दांचा योग्य अर्थ असलेल्या माहितीला अर्थहीन बाबींपेक्षा जास्त काळ स्मरणात ठेवता येते मानसशास्त्रामध्ये आतापर्यंत अनेक अशी संशोधने झाली ज्यामध्ये अर्थपूर्ण शब्द आणि अर्थहीन शब्द यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आणि यावरून असे स्पष्ट ही झालेले आहे की अर्थपूर्ण माहिती अर्थहीन माहितीपेक्षा खूप जास्त काळ साठवून ठेवली जाऊ शकते उदाहरण म्हणून आपण 'गुलाब' असे म्हटले तर निश्चितच आपल्या मनामध्ये गुलाबाच्या फुलाचे चित्र तयार होते आणि हे आपण दीर्घ कालावधीसाठी स्मरणात ठेवू शकतो परंतु याउलट जर आपण XTPY असा अर्थहीन शब्द ऐकला तर या शब्दाचा कुठलाही अर्थ नसल्यामुळे तो आपण जास्त कालावधीसाठी स्मरणात ठेवू शकत नाही कारण ही फक्त चार वेगवेगळी मुळाक्षरे आहेत ही मुळाक्षरे एकापाठोपाठ एक उच्चारल्यामुळे त्याचा तुम्हाला कुठलाही अर्थ लागत नाही परंतु तरीही थोड्या कालावधीसाठी तुम्ही ते आठवण्याचा प्रयत्न करतात परंतु याचा कुठलाही अर्थ लागत नसल्यामुळे जास्त कालावधीसाठी ते तुमच्या स्मरणात राहू शकत नाही अल्पकालीन स्मृतीच्या बाबतीत अजून काय जाणवते जर तुम्ही ऐकलेली माहिती खूप मोठी असेल तर त्याचे रूपांतर छोट्या छोट्या माहितीमध्ये करून त्याचा लक्षात राहण्याचा कालावधी वाढविता येतो आता समजा तुमच्या पुढे एक स्थिती आहे ज्यामध्ये अनेक संख्यांची साखळी दिलेली आहे चला तर मग आपण हे उदाहरण बघू आणि नंतर मोठ्या वाक्याचे छोट्या वाक्यांमध्ये विभागणी करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेऊ आता तुमच्या स्क्रीन कडे बघा या ठिकाणी मी काही आकडे लिहिलेले आहेत जर मी तुम्हाला असे म्हटले की हे आकडे आठवा आणि ते किमान 30 सेकंद समृद्धीत ठेवा कारण एवढा कालावधी अल्पकालीन स्मृतीचा असतो आता तुम्ही आठवत असताना यापैकी बरेच आकडे तुम्हाला आठवणार नाही कारण ही एक मोठी साखळी आहे हो ना या ठिकाणी एकूण 14 आकडे आहेत आणि जर हे चौदा वेगवेगळे आकडे तुम्ही आठवू इच्छित असाल तर तुमच्या अल्पकालीन स्मृतीला तुम्ही मोठ्या अडचणीत टाकतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटेल की आपण या साखळीचे दोन किंवा तीन भागांमध्ये विभागणी केली पाहिजे जर आपण दोन गटात विभागणी केली तर ती अशी असेल 6546 511 519 3131 बरोबर आता ही 14 आकडे 123456 आणि 7 यामध्ये रूपांतरित झाले अगदी सोपे सात भाग आता हे तुमचा मेंदू सहज लक्षात ठेवू शकतो काही लोक तीन संख्यांचाही गट करतात तर ते तास असू शकतो आता फक्त 1 2 3 4 आणि 5 भाग झाले आता अधिकच सोपे झाले आता मला हे पुन्हा आठवावे लागले तर मलाही आकडे सहज आठवतील माझ्यासाठी हे का सोपे झाले कारण मी हे आकडे गटांमध्ये स्मृतीत ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी म्हणेन 654 651 151 93 131 हे सोपे आहे हा अनुभव तुम्हाला मोबाईल नंबर आठवण्यामध्ये आलेला असेल जसे कि आपल्या देशात मोबाईल नंबर दहा अंकी असतो जर आपल्याला हा नंबर आठवायचा असेल तर आपण काय करू शकतो जर तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव विचारात घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त तीन ते चार मोबाईल नंबर स्मृतीत राहू शकतात जे मोबाईल नंबर तुमच्यासाठी आवश्यक आहेत असेच तुमच्या लक्षात राहतात तुमचे पालक मुले पती किंवा पत्नी जवळचे मित्र यांचे मोबाईल नंबर तुमच्या लक्षात राहतात आता आपण काय करातो तर आपल्याकडे जास्त माहिती असेल तर तिची तुकड्यांमध्ये विभागणी करतो या माहितीला तुम्ही दोन भागांमध्ये एकत्र करू शकता किंवा त्याची तीन भागात विभागणी करू शकतात चार भागांमध्ये विभागणी करणे सोयीचे होत नाही बरोबर आता बघा माहिती साठविणे किती सोपे झाले यामुळे पाच ते नऊ माहितीचे भाग सहजपणे आपण अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवून ठेवू शकतो नऊ अंक म्हणजे 9 x 3 भाग होय जर तुम्ही तीन भाग करत असाल तर माहितीचे सत्तावीस गट तुम्ही सुमारे तीस सेकंद आठवू शकतात तसेच लहान मुलांच्या बाबतीत 5 सेकंदाचा वेळ असु शकतो म्हणजे 5 x 3 म्हणजेच 18 गट लहान मुले साठवून ठेवू शकतात या प्रमाणात आपण संख्येचे गट वाढवू शकतो असेच चारचा गट करणेही शक्य होईल याप्रमाणे संशोधन असे सांगते की सुमारे 40 भाग साठवून ठेवले जाऊ शकतात स्वतंत्र भाग आपण गटांमध्ये विभागू शकतो पसरलेली 40 प्रकारची माहिती आपण गटांमध्ये विभागतो आणि या गटांनुसार आपण माहिती पुन्हा आठवू शकतो तुम्ही जेव्हा अशी माहिती साठविता तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की आपण वेगवेगळे 40 माहितीचे भाग अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवून ठेवू शकतो आता जर तुम्ही दृश्य आणि श्रवण स्मृतीची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल दृश्य स्मृतिद्वारे आपण जवळपास 11 ते 16 भाग लक्षात ठेवू शकतो याठिकाणी अल्पकालीन स्मृतीच्या बाबतीत आपण 40 पर्यंत गेलो म्हणजे आता जास्त भाग विचारात घेतले आणि ते ही दोन्ही दृष्टीकोनातून म्हणजेच माहितीचा गट आणि माहिती पाठविण्याचा कालावधी अल्पकालीन स्मृतीच्या बाबतीत दोन बाबी अतिशय मनोरंजक आहेत जर तुम्हाला यादी दिली आणि ती लगेच आठवायला सांगितली अशी यादी ज्यात 20 नावे आहेत अशी नावे जी तुमच्या ओळखीच्या मित्रांची आहेत हि यादी तुम्हाला येथे तयार करण्यास सांगितले आणि तुम्हाला ही नावे आठवायला सांगितले उदाहरणार्थ मी सांगितले रामकुमार अशोक कुमार प्रदीप कुमार सिन्हा अरुण कुमार सिंग विश्वनाथ कुमार शर्मा अशी नावे मी तुम्हाला एका पाठोपाठ एक सांगत गेलो किंवा ज्या पद्धतीने मानसशास्त्रज्ञ त्यांचे प्रयोग करतात त्यात ते अक्षरे वापरतात अर्थपूर्ण आणि अर्थहीन दोन्ही प्रकारच्या माहितीचे एकत्रीकरण करून त्यांचा अवघडपणा वाढवत जातात जसे की H E या दोन वेगवेगळ्या मुळाक्षराना अर्थ नाही पण एकत्र केल्यास जसे he त्यास अर्थ प्राप्त होतो तसेच S H E ही तीन वेगळी अक्षरे एकत्र केल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतो आता वाढला आहे he पासून she पर्यंत म्हणजेच दोन अक्षरापासून तीन अक्षरापर्यंत आता मी म्हणेल HOME म्हणजेच 1234 अक्षरे म्हणजेच दोन अक्षरे तीन अक्षरे आणि चार अक्षरे अवघडपणा वाढवण्यासाठी एक एक अक्षर वाढवत गेलो यालाच रचनात्मक अवघडपणा असे म्हणतात असेच जर मी अर्थहीन शब्द वापरत असेल तर अशीच अर्थहीन अक्षरे मांडेल आपल्याला XT माहित आहे येथे दोन अक्षरे आहेत आता H E आणि X T यांची तुलना केली येथे एक अर्थपूर्ण शब्द आहे आता SHE आणि XTP असे मी म्हटले SHE हा दुसरा शब्द आणि HOME हा चौथा शब्द ज्यामध्ये चार अक्षरे आहे तर मी म्हणेन XLZP येथे हे स्पष्ट झाले आहे की एक तर तुम्ही अर्थपूर्ण शब्द वापरता किंवा अर्थहीन शब्द वापरतात या ठिकाणाहून दोन मनोरंजक परिणाम समोर येतील या दोन्ही परिणामांना एकत्रितरित्या सिरीयल पोझिशन इफेक्ट असे म्हणतात म्हणजेच अर्थपूर्ण शब्दाची किंवा अर्थहीन शब्दाची क्रमांकातील स्थिती होय अनुक्रमांक स्थिती परिणामांमध्ये दोन प्रकारचे परिणाम दिसून येतात एक म्हणजे प्राथमिक परिणाम आणि दुसरा म्हणजे शेवटचा परिणाम होय हा परिणाम घटक ओळखण्यामध्ये दिसून येतो हे प्राथमिक स्तरांमध्ये दाखवले आहे सुरुवातीच्या स्थितीत प्राथमिक परिणाम असतो जर मी he she home ही शब्द घेतली आणि सरकारच्या माहिती सांख्यिकीवर गेलो आणि या ठिकाणी हे शब्द शोधले तर असे दिसून येईल की येथे या शब्दांचा मोठा साठा आहे याठिकाणी यांचा मोठा साठा असण्याचे कारण म्हणजे तुम्ही मानसिकरित्या तपासनीस तयार आहात हे माहीत आहे की काही शब्द दिले जातील आणि ते शब्द तुम्हाला पुन्हा विचारले जातील आता जे शब्द मध्यभागी आलेले आहे त्यांच्यावर आठवताना विपरीत परिणाम होतो पण जे शब्द शेवटी आलेले आहेत जे परीक्षा पूर्ण करण्यापूर्वी तुम्हाला दिसतील ते शब्द तुम्हाला आठवण्यास सांगितले तर ते शब्दही आठविण्याची शक्यता जास्त असते यालाच शेवटचा परिणाम असे म्हणतात कारण हे तेच शब्द होते जे तुम्ही शेवटी बघितलेत जे शेवटी किंवा आत्ताच पाहिले होते त्यामुळे त्यांना पुन्हा आठवणे हे जास्त शक्य असते अशा प्रकारे प्राथमिक आणि शेवटचा परिणाम हा अल्पकालीन स्मृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडतो एकत्रितपणे या दोन्ही परिणामांना सिरीयल पोझिशन इफेक्ट असे म्हणतात प्राथमिक परिणाम हा उशिरा आठवतो कारण तो सुरुवातीलाच आलेले असते या शब्दांना सादरीकरणात जास्त वेळ मिळतो त्यामुळे याठिकाणी ही शक्यता असते की हे तेच शब्द असतील जे तुम्ही अल्पकालीन स्मृतीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात येथेही शक्यता असते की ही माहिती दीर्घकालीन स्मृतीमध्ये ही जाऊ शकते अल्पकालीन ध्वनी स्मृतीमध्ये दोन प्रकारच्या अल्पकालीन ध्वनी स्मृति असण्याचे आता पुरावे आहे यामध्ये एक म्हणजे 150 ते 350 मिली सेकंद एवढा वेळ आणि दुसरा म्हणजे ज्या ठिकाणी दोन ते वीस सेकंद एवढा वेळ असतो जरीही त्याचे स्वरूप नैसर्गिकपणे जास्त आवाजाचे असले तरी हे तुम्ही पुन्हा शोधू शकतात याठिकाणी ही शक्यता असते की दोन प्रकारचे आवाज साठवून ठेवले जातील पण एक गोष्ट लक्षात असू द्या कारण आपण प्रस्तावनेच्या कोर्समध्ये आहोत याठिकाणी आपण या कोर्सची संक्षिप्त प्रस्तावना पाहात आहोत त्यामुळे आपल्याला याची विस्तृत माहिती नाही यालाच बहुलता परिणाम किंवा शेवटीचा परिणाम असेही म्हणतात शेवटचा परिणाम आपण यापूर्वीच बघितला आहे परंतु ध्वनि स्मृतीच्या बाबतीत त्याला काहीसा लाभ मिळतो बोललेल्या शब्दांमध्ये बहुलता ही माहिती अल्पकालीन स्मृतीकडे पाठवण्यास प्रभाव टाकत असते आणि यातील वेगवेगळ्या ध्वनीचाही अल्पकालीन स्मृतीवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो आता अल्पकालीन स्मृतीच्या बाबतीत अतिशय मनोरंजक काय आहे तर ते हे की या ठिकाणी माहितीची पुन्हा उजळणी करता येते जाणीव स्मृतीमध्ये माहिती येते त्यामुळे या माहितीची उजळणी होण्याची शक्यता असते तुमच्यात काही ठिकाणी ही माहिती 30 सेकंदांपर्यंत साठवून ठेवण्याची क्षमता असते उजळणी म्हणजे काय आणि उजळणीचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण तुमचा मागचा एक अनुभव आठवून हि माहिती समजून घेऊ मी फक्त एक स्थिती समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यावरून तुम्ही तुमच्या मागच्या एखाद्या अनुभवावरून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करा समजा तुम्ही फोन बुक मध्ये एक टेलीफोन नंबर शोधत आहात 259702 हा नंबर तुम्ही तुमच्या फोन बुक मध्ये बघितला आणि आता ज्या खोलीमध्ये तुमचा फोन ठेवलेला आहे तेथे तो आणण्यासाठी गेले टेलिफोन डिरेक्टरी कुठेतरी ठेवली आणि टेलिफोन कुठेतरी एका ठिकाणी ठेवला आणि आता तुम्ही काय करत आहात तर जोपर्यंत तो नंबर फोन मध्ये डायल करत नाही तोपर्यंत तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात सामान्यता आपण काय लक्षात ठेवतो 259 259 259 7024 2597024 2597024 लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करतो तर आपण त्या माहितीचे भाग करतो म्हणजे 259 हा एक भाग आणि 7024 हा दुसरा भाग बरोबर आणि जेव्हा तुम्ही तुमच्या फोन पर्यंत येतात तेव्हा 2597024 हा नंबर डायल करतात त्या कालावधीनंतर एकदा तुमचा तो नंबर डायल झाला की तो तुम्ही विसरून जातात जो तुम्ही त्या कालावधीसाठी आठवणीत ठेवला होता ही माहिती लक्षात ठेवण्याचे महत्त्व तोपर्यंतच असते जोपर्यंत तुम्ही यशस्वी पणे तो नंबर डायल करता तुम्ही उजळणी करता परंतु तुम्ही नेमकं काय केलेले असते तुम्ही उजळणी करतात कारण फक्त जेवढा वेळ तो नंबर तुम्ही डायल करतात तेवढ्याच कालावधी साठी ती माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची असते यालाच देखभाल उजळणी असे म्हणतात तुम्ही माहितीचे तोपर्यंत जतन करतात जोपर्यंत तुमचे उद्दिष्ट साध्य होत नाही तुमचे उद्दिष्ट म्हणजे तो नंबर डायल करणे होय उजळणीचा दुसरा टप्पा तेव्हा केला जाऊ शकतो जेव्हा तुम्हाला माहितीचा अधिक विस्तार करायचा असतो म्हणजे तुम्हाला माहिती मिळते आणि तुम्ही तिचा विस्तार करणे सुरु करतात ही उजळणी करत असताना तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात की हा व्यक्ती कोण आहे आणि हा माझ्या वडिलांशी कसा काय संबंधीत आहे माझ्या वडिलांनी मला त्या व्यक्तीला फोनवर ही माहिती द्यायला का सांगितली त्या व्यक्तीचे नाव माझ्या शेजारच्या व्यक्तीच्या नावा सारखेच आहे तो सुद्धा माझ्या वडिलांचा चांगला मित्र आहे ही माहिती आता तुम्ही दुसरीकडे नेता आहात म्हणजेच या उजळणीचे स्वरूप आता विस्तारात्मक होत आहे म्हणूनच येथे अल्पकालीन उजळणीची शक्यता असते जी एक तर देखभाल आधारित असू शकते किंवा विस्तारात्मक स्वरूपाची असू शकते जर ही विस्तारात्मक स्वरूपाची असेल तर आपण म्हणू शकतो की ही विस्तारात्मक उजळणी आहे याउलट जर ही फक्त त्या विशिष्ट कालावधीसाठी असेल तर त्याला देखभाल उजळणी असे म्हणतात उजळणी ही अल्पकालीन स्मृतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते देखभाल उजळणीत माहितीचे पुन्हा पुन्हा उच्चारण होताना दिसते याचा अर्थ असा होत नाही की ही माहिती दीर्घकालीन स्मृतीत राहील याउलट विस्तारात्मक उजळणीत माहिती दीर्घकालीन स्मृतिकडे जाण्याची शक्यता जास्त असते देखभाल उजळणीच्या तुलनेने विस्तार उजळणीत माहितीची व्यवस्थित जुळणी केली जाते उजळणी करताना माहितीला एक अर्थ दिला जातो तुम्ही फक्त उजळणी करत नाहीत तर त्या माहितीला एक विशिष्ट अर्थ देण्याचा प्रयत्न करतात या माहितीला एक विशिष्ट अर्थ दिल्यामुळे ही एक पूर्ण विशिष्ट माहिती होते आणि त्यामुळेच ती दीर्घकालीन स्मृतीत राहते बरोबर कारण आता ही माहिती रचनात्मक तसेच अर्थपूर्ण पद्धतीने मांडलेली असेल ही रचना या माहितीला दीर्घकालीन स्मृतीत ठेवेल विस्तारात्मक उजळणी ही माहितीला दीर्घकालीन स्मृतीत घेऊन जात असते दीर्घकालीन स्मृतीत माहिती पाठवणे याचा अर्थ ही माहिती तुमच्यासाठी 30 सेकंदांचा कालावधी संपल्यानंतरही उपलब्ध असणे होय गट करण्याची संकल्पना ज्याची आपण चर्चा केली 7 2 7 - 2 बरोबर 5 आणि 7 2 बरोबर 9 होय गट लक्षात ठेवूया म्हणजेच 9 चे 5 भाग ठेवले जाऊ शकतील ही 7 2 चा परिणाम आहे यालाच जादुई याकडे असेही म्हणतात कारण हे आकडे आपल्याला गटांच्या स्वरूपात माहिती समजण्यास मदत करतात आणि या गटांची जुळवणी आपल्याकडे जास्त कालावधीसाठी ठेवली जाऊ शकते म्हणजे 30 सेकंद पर्यंत आणि जास्तीत जास्त 9 गट यांना जर आपण जोडले तर ते आपल्याला माहिती दीर्घकाळ आठवणीत ठेवण्यात महत्त्वपूर्ण मदत करू शकतात अनुभवी आणि नवीन शिकणाऱ्याच्या बाबतीत भिन्नता आता पाहु जर आपण लहान मुलांच्या बाबतीत विचार केला तर ते सहजपणे टेलिफोन नंबर किंवा दहा अंकी मोबाईल नंबर लगेच त्याचे भाग करून लक्षात ठेवू शकणार नाही किंवा त्या नंबरची तीन किंवा चार भागांत विभागणी करणे त्यांना जमणार नाही परंतु थोडा प्रयत्न केला असता त्यांनाही अशी विभागणी करणे जमेल मुले जे येत नाही ते करू लागले तर त्यांच्यातही ही क्षमता विकसित होईल जर आपण एक चेसचा खेळाडू आणि एक असा व्यक्ती जो चेस खेळत नाही यांची तुलना केली तर आपल्याला त्यांच्यात भिन्नता जाणवेल तुम्हाला जाणवेल की चेस मास्टर ची स्मृती तुलनेने जास्त असेल तसेच त्यांची स्मरणशक्ती उपयोगात आणण्याची क्षमताही जास्त असेल कारण त्यांना खेळत असताना चाली लक्षात ठेवाव्या लागतात यासाठी तुमची स्मरणशक्ती चांगली असावी लागते कारण तुम्हाला प्रतिस्पर्धी खेळाडू कोणत्या चाली चालणार आहे याचीही कल्पना करावी लागत असते यामुळे तुमच्या स्मरणशक्तीला चालना मिळत राहते असे अनेक सिद्धांत आहेत ज्यांनी हे स्पष्ट केले आहे की विद्वान अधिक चांगल्या पद्धतीने गट करू शकतात एखाद्या विद्वानाच्या तुलनेने एखादा नवीन शिकणारा किंवा नवीनच सुरुवात केलेला व्यक्ती तेवढ्या चांगल्या पद्धतीने माहितीचे गट करू शकणार नाही अल्पकालीन स्मृतीच्या बाबतीत अजून एक मनोरंजक संकल्पना म्हणजे कृती स्मरण होय जी संकल्पना ऍलन ब्रॅडली यांनी सांगितली आहे ऍलन ब्रॅडली यांनी आपल्या प्रतिमांनात तीन बाबींची चर्चा केली आहे आर्टिक्युलेटरी लुप विजिओ स्पेशिअल स्केचपॅड आणि सेंट्रल एक्झिकीटीव्ह ऍलन ब्रॅडली यांच्या प्रतिमानात सेंट्रल एक्झिकीटीव्ह आर्टिक्युलेटरी लूप आणि विजिओ स्पेशिअल स्क्रॅचपॅड या तीन बाबींची तुलना केलेली आहे सेंट्रल एक्झिकीटीव्ह यात बाबींवरील नियंत्रण निर्णय प्रक्रिया कार्यकारण भाषा कौशल्य आणि दीर्घकालीन स्मरणामध्ये माहितीचे हस्तांतरण करणे या बाबी समाविष्ट असतात सेंट्रल एक्झिकीटीव्ह अंतिम परिणामावर नियंत्रण करण्याचे काम करते सेंट्रल एक्झिकीटीव्ह सेंट्रल एक्झिकीटीव्ह आर्टिक्युलेटरी लुपवर अवलंबून असते आर्टिक्युलेटरी लुपलाच उच्चारशास्त्रीय लुप म्हणूनही ओळखले जाते जिथे तोंडी तालीम होते तिथे तातडीने आठवण्यास सोपे जाण्यासाठी आर्टिक्युलेटरी लुपची पुनरावृत्ती केली जाते सेंट्रल एक्झिकीटीव्ह देखील विजिओ स्पेशिअल स्क्रॅचपॅडवर अवलंबून असतो सेंट्रल एक्झिकीटीव्ह गोष्टींवर नियंत्रण असते आणि ते निर्णय घेण्यात तर्कशक्तीतून भाषा समजून घेण्यात आणि दीर्घ मुदतीच्या स्मृतीत माहिती हस्तांतरित करण्यात महत्वाची भूमिका असते रिसेन्सी इफेक्ट हे देखील सेंट्रल एक्झिकीटीव्हचे कार्य आहे सेंट्रल एक्झिकीटीव्ह आर्टिक्युलेटरी लुपवर अवलंबून असते हे फोनोलॉजिकल लुप म्हणून देखील ओळखले जाते जिथे तोंडी तालीम होते तेथे असे अल्पकालीन बफर होतात आर्टिक्युलेटिव्ह लुप त्वरित आठवण्याकरता सुविधा पुरवितात सेंट्रल एक्झिकीटीव्ह देखील विजिओ स्पेशिअल विजिओ स्पेशिअल स्केचपॅडवर अवलंबून असते मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे हे विजिओ स्पेशिअल स्क्रॅचपॅड म्हणून देखील ओळखले जाते आणि हे दृश्यपणे सादर केलेल्या माहितीच्या तालमीशी संबंधित असते हे अॅनिमेशन आपल्याला मेंदूत कार्यरत स्मृतीचे स्थान दर्शवते हे मेंदूचे क्षेत्र 12 आहे आणि कार्यरत स्मृतीशी संबंधित गोष्टींसाठी जबाबदार आहे त्या जवळचे क्षेत्र आहे 47 जे चेहऱ्याच्या कार्यरत स्मृतीसाठी जबाबदार आहे हे क्षेत्र 46 आहे आणि हे स्थानिक कार्यशील स्मृतीसाठी जबाबदार आहे आता कार्यरत असलेल्या स्मृतीत मुळात विविध प्रकारच्या कार्यांच्या अनेक उपप्रणाली असतात एकल सामान्य क्षमतेपेक्षा आणि कार्यक्षम स्मृती विशिष्ट कुशल क्रियाकलापात वाढलेल्या कौशल्याचा एक भाग म्हणून वाढते सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आपण तयार केलेली माहिती ही अल्पकालीन स्मृतीत अनुक्रमात ठेवली जाते जर आपण या क्रमात बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना साठवण्यात समस्या निर्माण होतात बरोबर आता तुम्हीतुमची स्क्रीन पाहा तुम्ही पॉईंट 25 पाहू शकतात ज्या क्षणी तुम्ही वरती पाहात तुम्हाला जाणवते कि दशांशची जागा बदललेली आहे आता ते 2 5 झाले आहे आता तुम्ही ही माहिती लक्षात ठेवण्यासाठी भिन्न धोरणे वापरू शकता परंतु एक मनोरंजक गोष्ट अशी असू शकते की आपल्याला लक्षात आले की पहिली संख्या 25 होती मग आपणास हे कळले की दशकात स्थान बदलले आणि दशांश स्थिती बदलली मुळात तुम्हाला दशांश बिंदू पुन्हा बसविण्यासह एकच संच आठवतो आणि मग तुम्ही म्हणता की ही वेगळी माहिती अशा प्रकारे बदलवली तर 2 हे तिसर्या स्थानावर गेले ते 2 x 2 बनले जे 4 होते आणि हा 5 शीर्षस्थानी गेले आणि हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले ठीक आहे आता तुम्ही असे काहीतरी आयोजित कराल आणि मग तुम्हाला समजेल की ही माहिती लक्षात ठेवणे अजिबात कठीण नाही परंतु आपण श्रेणीबद्ध क्रमाने माहिती व्यवस्थित करून हे लक्षात ठेवणे खूप अवघड होते हे जाणून घेणे अवघड होते मग ती एक प्रयोगशाळा पूर्वाभ्यास आहे की नाही ती देखभाल आहे की नाही याची काळजी घ्यावी लागेल याची काळजी घेण्यात अडचण आहे कारण येथे संख्या नाही आपण ज्या क्रमात आयोजित केले आहे त्यापेक्षा ते अधिक विस्कळीत आहे ठीक आहे जर आपण विस्तारासाठी गेलात तर डीफॉल्ट नुसार विस्तार त्यास थोडे अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानुसार क्रमात मांडण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आपण अल्पकालीन माहिती साठवणुकीची चर्चा केली आता जेव्हा आपल्या तिसर्या व्याख्यानात आपण भेटू तेव्हा दीर्घ मुदतीच्या स्मृती बद्दल बोलू